तर साहित्यामध्ये असे करण्याचे तीन लोकप्रिय मार्ग आहेत तर एक मार्ग जसे मी तुम्हाला आधीच सूचित केले आहे की येथे तुमची तार आहे मी त्यास एका लहान गॅप डेल्टाने विभाजित करणार आहे आणि मी हे जनरेटरशी जोडणार आहे ज्यामुळे काही व्होल्टेज आहे तर हे येथे आहे आपण म्हणू शकता आणि हे अंतर आहे तर ते एक आहे आपला RF जनरेटर घ्या आणि त्यास या वायरच्या मध्यभागी प्लग करा म्हणजे ते जनरेट करेल लक्षात ठेवा हे DC नाही बरोबर हे व्होल्टेज होणार आहे ज्याचा फ्रिक्वेन्सीमध्ये उतार चढ़ाव होत आहेत अशी फ्रिक्वेन्सी जिच्यावर आपल्याला रेडिएट करायचे आहे बरोबर तर येथून मला या विभागातील इन्सिडेंट फिल्ड माहित आहे काय होय बरोबर ते फक्त आहे ते काय आहे विद्यार्थीः होय हेच आहे आणि येथे काय आहे डेल्टा गॅप च्या बाहेर तर मी त्याचे तुकडे करत आहे म्हणून जेव्हा तुम्ही त्याचे विभाग कराल तेव्हा तर इथं इन्सिडेंट फिल्ड काय आहे तेथे व्होल्टेज स्त्रोत नाही 0 आहे बरोबर आहे कारण मी त्या विभागातील व्होल्टेज जनरेटरला जोडले नाही ते होणार आहे हे इन्सिडेंट फिल्ड तयार करणार आहे व्होल्टेजचा तिथे फक्त एका वायर च्या भागात आहे इतरत्र कुठेही नाही तर येथे 0 आहे तर मला असे म्हणायचे आहे की तुमच्याकडे असा कंडक्टर आहे ठीक आहे तर असे समजू नका की मी कंडक्टर विभाजित केला आहे तो एक कंडक्टर आहे आणि मध्यभागी RF जनरेटर जोडला आहे त्याची दोन्ही टोके अधिक आणि वजा कडे आहेत विद्यार्थीः ते होय आम्ही दोन बिंदू घेतो आणि त्या दोन बिंदूंच्या तिथे हे जोडा आणि म्हणूनच मी अशा लीड्स दर्शविल्या आहेत एक येथे जोडत आहे दुसरे येथे जोडत आहे काही गॅप डेल्टा च्या तिथे बरोबर आहे विद्यार्थीः विद्यार्थी करंट मध्ये ब्रेक नाही होय विद्यार्थीः e i 0 वर वरच्या विभगांवर विद्यार्थीः होय हे पुन्हा आहे तर आपण असे म्हणायला हवे की ही आकडेवारी जवळपास आहे बरं हा एक प्रकारचे हे आमचे मॉडेल आहे लक्षात ठेवा हे अचूक नाही परंतु हे असे मॉडेल आहे जे आपल्याला येथे पुरेसे परिणाम देते विद्यार्थी असं व्हायचंय लांबी पुन्हा सांगा विद्यार्थीः लांबी विद्यार्थी दुसरा आहे विद्यार्थी मग मग हे इक्विपोटेन्शियल नाही जर होय असेल तर आपण आपल्या ट्रान्समिशन लाइन सिद्धांताचा अवलंब केला पाहिजे परंतु मुद्दा असा आहे की येथे या इंड्युसड् व्होल्टेजमुळे याचा अर्थ असा आहे की या लागू केलेल्या व्होल्टेजमुळे येथे विद्युतप्रवाह चालू होईल तो वायर बरोबर आणि त्या वायर मध्ये वाहू शकेल वायरमध्ये असलेल्या इंड्युसड् करंट मुळे आणखी एक स्कॅटरड् फिल्ड तयार होईल ज्याची आम्ही गणना करीत आहोत आणि एकत्र कंडक्टरमध्ये ते 0 आहे ठीक आहे तर हे आपले डेल्टा गॅप आहे हे लागू करणे सर्वात सोपे आहे कारण हे फक्त आहे आम्ही गॅप मधील मूल्ये आणि इतर सर्वत्र 0 पाहू शकतो तर हा कॉलम वेक्टर आपल्याकडे हा सर्व वेगळ्या वर कॉलम वेक्टर आहेत बरोबर तर ते जे या विभागाच्या मध्यवर्ती भागात आहेत तुम्ही या व्हॅल्यूमध्ये ठेवली आहे इतर सर्व ठिकाणे ज्या तुम्ही 0 ठेवली आहेत ती लागू करणे खूप सोपे आहे ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे याला मॅग्नेटिक फ्रिल म्हणतात जे एका ग्राउंड प्लेनसारखे आहे आणि त्याच्या वर एक कोएक्सिअल केबल बसून आहे एका मोनोपोल सारखे आणि मग इमेज थियरी ने काय होते ते मी या प्रतिबिंबनाने ग्राउंड पुनर्स्थित करतो परंतु एक गोष्ट आहे याचा अर्थ असा आहे की आम्ही तपशीलवार जाऊ शकत नाही परंतु असे केल्याने येथे माझ्याकडे एक लहान मॅग्नेटिक करंट उरला आहे ठीक आहे तर या गोष्टीस मॅग्नेटिक फ्रिल म्हणतात बरोबर तर हे ग्राउंड आहे आणि ही कोएक्सिअल केबल आहे आणि ही मॅग्नेटिक फ्रिल आहे त्यासाठी काही समीकरणे आहेत जी तुम्हाला काही देतात संपूर्ण लांबीवर ठीक आहे आम्ही या चर्चेमध्ये याचा वापर करणार नाही परंतु माझा अर्थ असा आहे की मॅग्नेटिक फ्रिलसाठी आपण शोधू शकता इतके साहित्य आहे आणि शेवटी तिसरी गोष्ट म्हणजे ह्या दोन्ही ट्रान्समिटींग अँटीना साठी रिसिविंग अँटिना साठी देखील होते एक इंड्युसड् व्होल्टेज आहे म्हणजे तिथे इंड्युसड् झालेले तिथे एक इन्सिडेंट वेवआहे जे स्त्रोताच्या समकक्ष तयार करेल तर येथे माझे अँटीना आहे आणि येथे काही प्लेन वेव त्याच्यावर पडत आहे तर त्या प्रकरणात मी काय लिहू बरोबर फक्त इलेक्ट्रिक फिल्डचे मूल्य प्लेन वेव संपूर्ण वस्तूवर खाली पडत आहे बरोबर तर तेथे कंडक्टरच्या प्रत्येक टप्प्यावर एक फील्ड आधीपासूनच आहे आणि त्याचे मूल्य फक्त व्हॅल्यू बरोबर असेल विद्यार्थीः फील्डचे मूल्य त्या टप्प्यावर एका लहान सुधारणे सह लक्षात ठेवा आपण इलेक्ट्रिक फिल्डबद्दल बोलत आहोत आणि मी हे बाण कशाला अनुरुप काढले आहेत विद्यार्थीः हे बाण वेव्ह वेक्टर शी संबंधित आहेत इलेक्ट्रिक फील्ड सामान्यत कोणत्या मार्गाने जाईल E असे असेल बरोबर आणि H बोर्डमध्ये असेल बरोबर तर हा z घटक असणार आहे कारण हे लक्षात ठेवा आपण हे पृष्ठभागाच्या बाजूने अंमलात आणत आहोत आम्ही पृष्ठभागावर किंवा आतील बाजूस आणि केवळ z अक्षाच्या बाजूने सुरुवात केली आहे z घटकाच्या येथे तर हे बनले ही आपली प्लेन वेव आहे पदा शिवाय होय मला असे म्हणायचे आहे की आपल्याकडे भिन्न ध्रुवीकरण असल्यास होय आपल्याकडे भिन्न ध्रुवीकरण असल्यास हे बिंदू उत्पादन भिन्न करतील आणि हे आपल्या प्रत्येक z च्या बरोबर प्रत्येक बिंदूवर शून्य नसेल वेळ पहा 0712 असा प्रकार असेल विद्यार्थीः आम्हाला ई नॉट मिळाले या इन्सिडेंट वेवची एम्पलीट्यूड आहे जे आपल्याकडे येत आहे समस्येमध्ये आपल्याला जे काही दिले आहे तेच विद्यार्थी होय आपल्याला फक्त त्याचा z घटक घ्यावा लागेल आणि आपल्या कॉलम वेक्टरमध्ये येथे याने मूल्ये दिली कारण ती एक अतिरिक्त इन्सिडेंट येथे येणारे अतिरिक्त इलेक्ट्रिक फिल्ड इंड्युसड् करंटमुळे तयार झालेले स्कॅटरड् फिल्ड कंडक्टरमध्ये असलेले हे दोन फील्ड आहेत ज्याची बेरीज एकत्र 0 झाली पाहिजे ठीक आहे तर हे ट्रान्समिशन केससाठी होते आणि हे रिसिविंग केससाठी आहे